नमस्कार तिसरी आठवड्याच्या या पाठांमध्ये आपणा सर्वांचे स्वागत या पाठांमध्ये हातांच्या आणि बोटांच्या हालचाली अर्थातच हावभाव आणि त्याच्याशी संबंधित अर्थ हे आपण जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या हाताच्या आणि बोटांच्या हालचाली करून आपण संवाद करतो याचे विस्तृत ज्ञान आपणा सर्वास आहेत या हालचालींमुळे आपण आपल्या संवादाचा अर्थ मजबूत करतो किंवा कधीकधी दुर्लक्षित सुद्धा करतो कधीकधी आपण शब्दांशिवाय स्वतंत्र हाताचे हावभाव किंवा हालचाल वापरू शकतो तर कधी करी आपल्या म्हणण्याचा अर्थ अधिक स्पष्टपणे सांगण्यासाठी ते मदत करतात बोलण्या सोबतच केलेल्या हातांच्या हालचाली हे आपल्या दैनंदिन जीवनाचे सर्वव्यापी वैशिष्ट्य आहेत बहुतेक वेळा हातांच्या हालचाली इतर अभिव्यक्तीच्या प्रमाणे अनावश्यक मानले जातात परंतु त्याच वेळेला काही मुद्दाम केलेल्या हालचाली द्वारे आपण एखादी विशिष्ट भावना किंवा विचार दर्शकां समोर व्यक्त करू शकतो सामान्यपणे आपण दैनंदिन जीवनात कोणाला बोलवण्यासाठी एखाद्याला थांबण्यासाठी किंवा एखाद्याला दूर जाण्यास सांगण्यासाठी वापरतो या किंवा अशाच प्रकारच्या तत्सम हालचाली इतर सामाजिक कार्यात वापरल्या जातात देहबोलीचा इतर पैलूंवर ज्याविषयी आपण आधीच चर्चा केली आहे उदाहरणार्थ डोळ्याद्वारे तसेच तोंडाद्वारे चेहर्यावरील भाव व्यक्त करणे अशाच प्रकारे हातात द्वारे सुद्धा आपण भावनिक स्थिती प्रतिबिंबीत करीत असतो पण त्याचबरोबर आपण लक्षात ठेवले पाहिजे हि काही सामान्य हाताच्या हालचालींचा वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या अर्थ लावल्या जातो काही देशांमध्ये आणि तिथल्या संस्कृतीमध्ये हातांच्या हालचालींना किंवा हावभावना अत्यंत प्रभावीपणे वापरले जाते आपण असे म्हणू शकतो की कधीकधी हातांच्या हालचाली भाषेमध्ये विरामचिन्हांची जागा घेतात तर कधीकधी संवादामध्ये विषय बदलविण्यासाठी किंवा वळण घेण्यासाठी सुद्धा वापरतात असे म्हणतात इटालियन आणि फ्रेंच देशात लोक अशाप्रकारे हातांच्या हालचालीने प्रभावीपणे बोलू शकतात कारण तिथे अभिव्यक्तीला जास्त महत्व आहे हातांनी हावभाव करणे किंवा हाताच्या आणि बोटांच्या वेगवेगळ्या हालचाली करणे इंग्लंड सारख्या देशामध्ये तुलनेने कमी दिसतात जिथे भाषणादरम्यान हातांच्या हालचालीचा वापर करणे अयोग्य आणि असभ्य मानले जाते इटली आणि इतर काही देशांमध्ये जर एखाद्या व्यक्तीने हात उंचावला तर त्याला अभिव्यक्त होण्यासाठी संधी देणे असे म्हणतात त्याचप्रमाणे बऱ्याच संस्कृतीत श्रोते हातावर हात दुमडून किंवा हात एका बाजूला कमरेवर ठेवून ऐकताना आढळतात आणि म्हणूनच हात उंचावणे म्हणजे बोलण्यासाठी परवानगी मागणे किंवा संधी मागणे असे समजले जाते बहुतेक सर्व व्यवसायिक परिस्थितीत सुद्धा उंचावलेला हात म्हणजे आपल्याला बोलू द्यावे किंवा बोलण्यासाठी सहभाग करावे असा होतो आणखी एक सामान्य हावभाव तो बहुतेक वेळा अनेक ठीक मानला जातो पण सामान्यपणे वापरला ही जातो तो म्हणजे हाताचे तळवे एकत्र घासणे सामान्यपणे याला एक सकारात्मक अभिव्यक्ती म्हणतात याद्वारे कुठलीही गोष्ट सकारात्मकतेने मान्य केल्याचे अपेक्षित असते अशा प्रकारचे सामाजिक आणि सांस्कृतिक हावभाव फासे फेकणाऱ्या च्या चेहऱ्यावर बघायला मिळतात पाचशे फेकणारा सकारात्मक विजयाच्या आशेने गोटि तळव्यावर घासून अपेक्षित निर्णयासाठी असे भाव करतो काळानुसार ज्या गतीने एखादी व्यक्ती हाताचे तळवे घासते त्यानुसार सकारात्मक अथवा नकारात्मक संदेश मिळतो हळूहळू हात घासणारे व्यक्ती कपटी किंवा लबाड असतात आणि त्यांच्या मनात दुसऱ्यांना फसविण्याचा विचार असतो आणि अश्या व्यक्तीसमोर आपल्याला सुद्धा अस्वस्थ वाटते या विपरीत जास्त गतीने हात घालणारा व्यक्ती उत्साह दर्शवितो आणि त्यामुळे आनंदाची भावना निर्माण होते उदाहरणार्थ एखाद्या मित्राला काही सुगावा मिळाला आहे ज्याच्या आधारे उत्साहाने हात एकमेकांवर वेगाने घासून तो समोर जातो अशा प्रकारचे हावभाव विक्रेत्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जेव्हा या लोकांना वाटते की आपला व्यवहार अंतिम टप्प्यात आहे त्यावेळेला ते हात गतीने घासतात आणि पुन्हा कामाला लागतात पारंपारिक पणे खुले हात किंवा तळवे विश्वासार्हतेचा हावभाव आहे इतिहासाच्या ओघात वेगवेगळ्या संस्कृतीत खुले तळवे दर्शविणे म्हणजे आपण निशस्त्र आहे हे दर्शविणे आणि अशाप्रकारे खुले तळहात या सांस्कृतिक पैलुचा संकेत आपण प्रामाणिक आहो असे करण्यात आला जेव्हा एखादा व्यक्ती संवादाची सुरुवात खुल्या तळहाताने करतो किंवा संवाद दरम्यान वारंवार फुल यात्रा हातसे हावभाव करतो तेव्हा तो दुसरं सोबत सकारात्मक संबंध स्थापित करण्यास सक्षम होतो हे हावभाव आपण बोलताना नकळतपणे करत असतो पण आज काल अशाप्रकारचे हवं हेतूपुरस्पर शिकले जातात सामान्य समज असा आहे की जर संभाषण दरम्यान एक कळवा किंवा हाताचे दोन्ही तळवे वरच्या दिशेने वळतांना दिसले तर ते सहसा सत्यता आणि प्रामाणिकपणाचे लक्षण मानले जाते दुसरीकडे काही लोक या हावभावाचा अभ्यास करून या स्वतःला हेतूपुरस्पर प्रशिक्षित करतात ज्याद्वारे लोक सहजपणे त्यांच्या लबाडी वर किंवा खोटे बोलल्यावर विश्वास ठेवतील हाताचे तळवे खाली करणे किंवा हाताने कापण्या सारखे किंवा चिरण्या सारखे हावभाव करणे हेही व्यावसायिक जगतात सामान्य हावभाव आहेत हात मिळवण्याच्या आपल्या चर्चेत आपण बघितलंच आहे की हाताची खालच्या दिशेने हालचाल दुसऱ्यावर वर्चस्व गाजविण्याची इच्छा दर्शवितात आपल्या संवादात सुद्धा हाताच्या तळव्याची चे खालच्या दिशेला हालचाल विश्वास दर्शविते तर कधीकधी जर ते थोडेसे एकाबाजूला वाकलेले असेल तर कठोर ता सुद्धा दर्शविते सरळ आणि ताठ गोटे ठेवून खालच्या दिशेला असलेला हाताचा तळवा अधिकार वर्चस्व आणि श्रेष्ठत्वाची भावना दर्शवितो समान पायरीवर अथवा पदांवर असलेल्या दोन व्यक्ती मध्ये सुद्धा अशाप्रकारचे हावभाव आपण दुसऱ्या पेक्षा श्रेष्ठ आहो असे दर्शविते जर या खालच्या दिशेला असलेल्या हाताच्या तळव्याला चिरण्याचे किंवा कापण्याचे हावभावांची साथ मिळाली तर ही व्यक्ती स्पष्टपणे जोरदार मतभेद अधिकृत पद्धतीने स्पष्ट करीत असते अशा प्रकारचे कापडाची अथवा चिरण्याची हालचाल जर काळजीपूर्वक सकारात्मक आणि ठाम अविभावासोबत केली नाही तर समोरच्या व्यक्तीला आक्रमक समजल्या जाते इथे आपल्याजवळ हातांच्या आणि तळव्यांच्या सेलिब्रिटींनी केलेल्या काही मनोरंजक हालचाली आहेत ज्या विश्लेषण हा सह समजून घेण्यास आपल्याला मदत करतील सर्वात प्रथम क्रिस इव्हान आपल्या हातांच्या हालचाली कशा वापरतोय ते बघा आपण आपल्या कुटुंबात किंवा घरात अशाप्रकारे वावरतो का जेव्हा आपण मोठे होण्याच्या स्थितीत होतो मी बराच पूर्वीचा काळ आठवते तर पहिली गोष्ट जर तुमच्या लक्षात आली असेल ती म्हणजे याचा हात खुला आहे आणि सर्वांसाठी उपलब्ध आहे आणि तो अशा प्रकारे सतत काम करत राहतो इथे थोडेसे क्लिष्ट नियम आहेत जे कठोर समजू नयेत पण जर तुम्ही तुमच्या हाताचा तळवा बाहेर आणि खालच्या दिशेने ठेवला तर लोकांना तुम्ही हुकूमशहा सारखे आज्ञा देत आहात अशी जाणीव होते आणि जर तुम्ही हाताचा तळवा त्यांच्या दिशेला नेऊन उंचावून खुला केला तर आपण या गोष्टी करण्यासाठी त्यांना आमंत्रित करीत आहोत असा आभास होतो अर्थात कुठल्याही परिस्थितीत तुम्ही आपल्या हातांच्या तळव्यांना प्रगट करणे किंवा फुले करणे याद्वारे आपल्याकडे लपवण्यासारखे काही नाही आणि आपण दुसऱ्यांना कुठलीही इजा पोहोचणार नाही असंच बहुतेक शास्त्र संस्कृतीत म्हणल्या जातं म्हणूनच जेफने आपल्या मांडीवर हात ठेवला आहे म्हणूनच आजची पहिली टिप म्हणजे अशाप्रकारे हातांचा उपयोग करू नये दुसरे म्हणजे बोटांनी मनगटं वर काही संकेत करू नये आणि तिसरे म्हणजे जोना ज्याप्रमाणे वारंवार आपल्या टायला स्पर्श करीत आहे ते टाळावे तो चालत आहे होय खरे आहे तरी याचा अर्थ असा होत नाही की जोना चांगल्या प्रकारे कथाकथन करीत नाही किंवा लोकांना हसू येत नाही तर इथे आपण त्याच्या फक्त हातांच्या हा विषयी बोलत आहोत म्हणून फक्त त्याकडे लक्ष द्या त्याने अजून पर्यंत आपले तळवे उघडले नाहीत तो त्याचा खूप कमी वापर करत आहे अर्थात क्रिश इवन आपल्या हातांच्या आणि तळव्यांच्या मोकळेपणाने मुक्तपणे वापर करतोय दर्याचा विरोधातच जोना फक्त कधीकधी हलकेच मनगट हलवतोय तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा पोलीस कोण बनेल किंवा पोलिसाचा कर्णधार कुणाला म्हणायचे आहे हे आपण विचारलं तेव्हा याने जे हावभाव केले त्यात बोटांना सरळ ताठ न ठेवता वाकवून ठेवले आणि जेव्हा तो हो म्हणाला जॉन्सन च्या त्या जादूने मला माझे बालपण आठवले आणि तुम्ही बघा त्याचे मनगट मागच्या दिशेने वळली आहे जर तुमची मनगट अशा पद्धतीने वळली असेल किंवा व्यापलेले असेल तर त्याला प्रत्यक्षात आपण अधिक लबाड समजतो येथे बघा होय इतकी छान आहे की कदाचित प्रत्येक शुक्रवारच्या एन डब्ल्यू ए च्या तीन राज्यां कडे सुद्धा मी दुर्लक्ष करेल इथे आपल्या मनगटी ला जोर देऊन थोडसं चांगला करण्याचा प्रयत्न केला आहे बहुतेकदा लोकांमध्ये हा विशिष्ट हावभाव जेव्हा ते हात एकत्रित करून वेगवेगळ्या स्थितीत बसलेले असतात तेव्हा बघायला मिळतात एकतर ते हातांचे तळवे एकत्रित करून समोरच्या दिशेला आणून टेबलावर ठेवून त्यावर आपल्या हनुवटीला आधार देतात कधीकधी हा एक आत्मविश्वासाचा संकेत सुद्धा असू शकतो कारण बऱ्याचदा आम्हाला असे आढळले आहे की लोक अशा हावभाव सोबत स्मितही देत असता तथापि आम्हाला आढळले आहे की अशाप्रकारे संयमी वृत्ती दर्शविल्या जाते अशी वृत्ती तुम्हाला खुले होण्यास किंवा मोकळे होण्यास अडथळा आणते कधीकधी यामुळे चिंता किंवा तणाव निर्माण होतो आणि काही अंशी ही नकारात्मकता सुद्धा दर्शविते राणी एलिझाबेथ यांचीही आवडती अभिव्यक्ती अथवा हा भाव आहे राजेशाही किंवा सार्वजनिक भेटीदरम्यान नेहमी आपल्या मांडीवर हात ठेवून त्या अशाप्रकारे बसलेल्या दिसतात वाटाघाटी तज्ञ अरे नंबर आणि कॅलरो त्यांच्या संशोधनात जेव्हा आपण वाक्यासाठी दरम्यान असे हावभाव वापरतो तेव्हा ते नकारात्मकतेचे आणि चिंतेचे सुद्धा दर्शन करतात अशा प्रकारचे हावभाव करणारी व्यक्ती कदाचित काही नकारात्मक माहिती लपवून ठेवत असते किंवा समोरच्यावर तिला खात्री नसते कधीकधी अशाप्रकारचे हवं जर आपण दुसऱ्याला आपले मत पटवू शकलो नसेल किमाया वाटाघाटींमध्ये आपण हरलो असेल असे वाटते तेव्हा आपण करतो एलेन पिज याने हाताच्या अर्थातच तळव्याच्या एकत्रित पणाच्या तीन महत्त्वाच्या अवस्था सांगितल्या आहेत पहिली अवस्था जी आपण पाहिलेच आहे त्याच्यामध्ये हात एकत्रित करून चेहऱ्याच्या समोर नेऊन टेबलावर किंवा मांडीवर ठेवून शरीराच्या समोर आणले जाते अशा प्रकारच्या हातांच्या हालचाली द्वारे वेगवेगळ्या गोष्टी दर्शविल्या जातात म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे उदाहरणार्थ या उंचीवर हे एकवटलेले हात ठेवले आहेत जर ते जास्त उंचीवर ठेवले असतील तर नकारात्मक तेची किंवा संवादात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते आणखी एक बाब आपण लक्षात ठेवायला लागेल ती म्हणजे आपल्या हाताच्या किंवा बोटांचा द्वारे आपण प्रकट करत असलेला तान तनाव जर हाताची बोटे घट्टपणे पकडलेली असेल तर त्यातून एक प्रकारची नकारात्मक तेची भावना किंवा दडपलेला राग चिंता दर्शविते जी इतर व्यक्ती दर्शवू इच्छित नाही आणि जर हात फक्त हळुवारपणे एकत्रित केलाय किंवा बोटांनी कुठल्याही प्रकारचा तान तनाव प्रदर्शीत होत नाही आहे तर ती व्यक्ती संयमी किंवा सामान्य सौजन्याने दुसऱ्या व्यक्तीला ठराविक अंतरावर ठेवू इच्छिते हे दर्शविते या दोन लोकप्रिय व्यक्ती चे उदाहरण देऊन मी तुम्हाला स्पष्ट करून सांगते हे छायाचित्र माजी रशियाचे अध्यक्ष द्विमित्री मेदेवदेव आणि सर विन्स्टन करशील यांचे आहेत जे ब्रिटनचे माजी पंतप्रधान होते मेदेवदेव यांनी या छायाचित्रांमध्ये देह भाषेचे म्हणजेच अभिव्यक्तीचे तीन नकारात्मक पैलू दाखविले आहे सामान्य पणे कोणत्याही औपचारिक परिस्थितीत आपण टाळले पाहिजे त्यांनी हाताला घट्ट पकडून आपल्या मनातील निराशा जेथे लढविण्यास असमर्थ आहे प्रगट केली त्यांचे हात आणि त्यांचे डोळेही खालच्या दिशेला वळलेले आहे आणि अशाप्रकारे ते खूप निराशेत आहे हे अगदी स्पष्ट होते दुसरी बाब म्हणजे त्यांनी हातांनी आपले तोंड झाकून घेतले आहेत अर्थात लपवून घेतले आहेत ज्यामुळे त्यांनी मुद्दाम आपल्यामध्ये आणि इतर लोकांमध्ये अडथळा निर्माण केला आहे त्यांनीही हे छायाचित्र बघितले असेल त्यांनी मदेवदेव यांचे कुठल्याही प्रकारे सकारात्मक अर्थ लावला नसेल हे छायाचित्र विस्टन चर्चिल छायाचित्राचा विरोधाभास आहे विन्स्टन चर्चिल आपले हात आणि हाताचे तळवे उघडे करून मुक्तपणे विश्वास आणि बोलत आहेत यावरून हे लोकांशी बोलताना आपला आत्मविश्वास आणि क्षमता याचे प्रदर्शन करीत आहे सार्वजनिक क्षेत्रात लोकप्रियतेसाठी देहबोलीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्यासारख्या सामान्य व्यावसायिकांना सुद्धा देहबोली खूप महत्त्वाची आहे समोरा समोर बोलताना सभेमध्ये सहभागी होताना विद्यार्थ्यांसमोर चर्चा करताना कुठल्याही प्रकारचे सादरीकरण करताना देहबोली महत्त्वाची भूमिका पार करते कधीकधी तुम्हाला आठवेल की मध्यभागी हात एकवटलेले असतात हे ससा जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला खात्री देण्यास अयशस्वी ठरते किंवा इतर लोकांची काय प्रतिक्रिया असेल हे जाणून घेण्यास चिंताग्रस्त असते तेव्हा अशी हावभाव करते अर्जेंटिनाच्या माझी अध्यक्ष क्रिस्तीना किरचनर या छायाचित्रांमध्ये अशाच प्रकारची भावमुद्रा करताना दिसतात आपल्या लक्षात येईल की त्यांनी आपले हात मध्यभाग एकवटले आहेत विशिष्ट गोष्टीसाठी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करीत असताना आपण अशा प्रकारची भावमुद्रा टाळली पाहिजे जर हात जाईल असेल तरच आपण त्या परिस्थितीत उद्भवणारे अडथळे दूर करू शकतो आणि सकारात्मक निष्कर्ष याकडे वळू शकतो अशावेळी थोडा वेळ आपण ती ब्रेक सुद्धा घेऊ शकतो आपण अशा वेळेला पेपर वर खाली करतो किंवा एखाद्या गोष्टीशी खेळतो आणि अशाप्रकारे हाताची ती घट्ट मिठी सोडविण्याचा प्रयत्न करतो विन्स्टन चर्चिल चे दुसरे छायाचित्र पहिल्या छायाचित्र पेक्षा वेगळ्या प्रकारचे छटा किंवा हावभाव दर्शवितात आपण बघतोय की त्यांनी आपले दोन्ही हात खिशात घातलेले आहेत आणि ते मायक्रोफोन मध्ये बोलत आहेत आणि अशा प्रकारचे हाव हाव आपण दुसऱ्याशी बोलू इच्छित नाही हे दर्शवतात जेव्हा आपण शरीरात समोर हातांची अशी अवस्था करून उभे राहतो तेव्हाही मातांची परिस्थिती असते बरेच लोकं सामान्य पणे उभी असतानासुद्धा अशा प्रकारे उभे राहतात विशेषता ते लोकं जे नेते पदावर नसतात कधीकधी नकळत लोक आरामदायक वाटते म्हणूनच उभे राहतात पण व्यावसायिक परिस्थितीमध्ये अशाप्रकारचे उभे राहणे आपली अधीनता दर्शवितात नैसर्गिक रित्या आत्मविश्वास नसलेल्या स्थितीचे लोक किंवा दिलेल्या क्षणी त्यांच्यासाठी बोलण्यासारखे काहीच नसते तेव्हा ते हात गोळा करून असे उभे राहतात विशेषतः जेव्हा गटामध्ये किंवा समूहामध्ये एक किंवा दोन व्यक्ती सुद्धा अशा प्रकारे उभे असल्यास आणि प्रमुख यामध्ये त्या गटाचा नेता असल्यास गटातील बाकी लोकसुद्धा अशा प्रकारे उभे राहतात अशाप्रकारे शरीराच्या समोर हात ठेवण्याच्या तुलनेत नेतृत्व वैशिष्ट्य असलेल्या व्यक्ती वेगवेगळ्या हातांचे हावभाव वापरतात या विशिष्ट अवस्थेकडे बघा जिथे हात मागच्या बाजूला एकवटले आहेत अशा प्रकारचे हातांची स्थिती श्रेष्ठत्व आत्मविश्वास आणि सामर्थ्य दर्शविते अशा प्रकारचे हावभाव नेत्यांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय शहरांमध्ये नेहमीच बघायला मिळते जे लोक अधिकारी स्थितीत असतात तेसुद्धा अशा प्रकारचे हावभाव वापरतात उदाहरणार्थ शाळेचे मुख्याध्यापक शाळेमध्ये फेरी मारताना वरिष्ठ सैन्य कर्मचारी परेड भक्तांना पोलीस गस्त घालताना अशा प्रकारचे हावभाव करतात एलेन पीज यांच्या म्हणण्यानुसार एडीन बर्गच्या राज्यांचे त्याचप्रमाणे ब्रिटिश राजघराण्यातील काही पुरुषांची जे अशा प्रकारच्या डोके वर हनुवटी बाहेर आणि हात मागे करून चालण्यासाठी प्रख्यात होते त्यामध्ये हावभाव विशिष्ट बघायला मिळतात या विशिष्ट छायाचित्रात तुम्हाला आवडेल की हात मागच्या बाजूला असले तरी तळव्यावर तळवे ठेवले नसून एका हाताने दुसऱ्या हाताचा खांदा पकडलेला आहे हा पैलू देखील विशिष्ट मोकळेपणाचा अभाव आणि परिस्थितीबद्दल विशिष्ट आरक्षण दर्शवितो याव्यतिरिक्त असेही लक्षात आले आहे की या व्यक्तीच्या मनोवृत्तीत श्रेष्ठत्वाचा आत्मविश्वासाचा किंवा सामर्थ्याचा अडथळा सुद्धा असू शकतो कारण अशाप्रकारे हा व्यक्ती आपल्याला कुठल्याही प्रकारची हल्ल्याची भीती नाही आपण निर्भय आणि श्रेष्ठ वृत्तीचे आहोत हे दर्शविण्यासाठी प्रयत्न करतात मागच्या स्लाइडमध्ये आम्ही हाताने हात पकडल्याचा उल्लेख केला हात जेव्हा मागच्या दिशेला असतो तेव्हा तो खांद्याला किंवा मनगटाला पकडू शकतो इतर अनेक घटकांबरोबर ते एखाद्या व्यक्तीचे नियंत्रण सुद्धा स्पष्ट करते नेहमीच्या हातावर हात ठेवण्याच्या सवयीमुळे तिथे मागच्या दिशेने हलकेच हात ठेवले असते तिथे एक आरामशीर दृष्टिकोन दिसतो हाताने मनगट किंवा खांदा पकडून स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा हेतुपुरस्पर प्रयत्न केला जातो कधीकधी हे निराशेचे सुद्धा संकेत असतात पहिल्या छायाचित्रात आपण बघितले कि एका हाताने दुसऱ्या हाताच्या मनगटी ला घट्ट पकडले आहे जणू काही दुसरा हाताला करण्यापासून परावृत्त करत आहे जास्त गतीने एका हाताची हालचाल घट्टपणे दुसरा हातावर होते ही अधिक प्रभावीपणे त्या व्यक्तीची निराशा आणि राग स्पष्ट होतो हे बहुतेकदा त्या व्यक्तींमध्ये पाहिल्या जाते हे एखाद्या विशिष्ट परिस्थितीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात कोणत्याही कार्यक्रमात वक्ते म्हणून किंवा सहभागी म्हणून आपल्या लक्षात आलं की आपण असे हावभाव करीत आहोत तर लगेच ते बदलणे अत्यावश्यक आहे यामुळे आपण परिस्थितीवर नियंत्रण आणू शकतो दुसरी हाताची आणखी एक सामान्य पणे वापरण्यात येणारे स्थिती म्हणजे दुमडलेले हात ही स्थिती आत्मविश्वास दर्शवि न्या ऐवजी नियंत्रित आणि अभ्यासूवृत्ती दर्शविते असे काही संशोधनातून सिद्ध झाले आहे हा ह भ प आपली निराशा किंवा वैरभाव किंवा आपली नकारात्मक वृत्ती दर्शवितो हा व्यक्ती प्रतिकात्मक पणे असे हावभाव करून नकारात्मकता दर्शवितो आणि यातून बाहेर पडण्यास तयार नसतो अशाप्रकारे जर एखाद्या वक्त्याला हात ठेवायची सवय असेल तर त्याने यावर अभ्यास करून आताची ही पकड पहिली कशी करायची आणि सकारात्मक संवाद कसा साधायचा याचा सराव करायला हवा आणखी एक हातात द्वारे केलेली हालचाल म्हणजे बोटांवर बोट ठेवून हात उंचावेल यालाच स्टेपलिंग म्हणतात स्टेपलिंग हा हाताच्या पकडी पेक्षा वेगळे प्रकार आहेत आपण आपल्या सहकार्या पेक्षा उत्कृष्ट आहो हे दर्शविण्यासाठी नेहमी त्याचा वापर होतो एखाद्या व्यक्तीवरील आत्मविश्वास यातून दिसतो त्याचप्रमाणे स्टेपलिंग क्लस्टरिंग पासून स्वतंत्र आहे जात आपल्या बऱ्याच हातांच्या हालचाली संबंधित आहेत बऱ्याचदा असे लक्षात आले आहे की उत्कृष्ट पदावर असलेले अधिकारी आपल्या आत्मविश्वास सूचित करण्यासाठी अशाप्रकारे हावभाव करतात आपण काही बदल्यात बघू स्टेपल उच्च आणि कमी दोन्ही प्रकारचे असते पण एक गोष्ट या दोन्ही प्रकारांमध्ये एक सारखी असते ती म्हणजे कुठल्याही तनाव शिवाय बोटांचे दिसणे कारण कधीकधी स्टेपलींगला जर ते चेहऱ्यावरील विशिष्ट सकारात्मक भावनांशी संबंधित नसेल तर गर्विष्ठपणा सुद्धा समजू शकतो स्टेप लिंग आपण वाढू किंवा कमी करू शकतो सर्वात प्रथम हे प्रोफेसर रे बर्डविसल यांनी निदर्शनास आले की ते लोकं सामान्यतः संभाषणादरम्यान जास्तीत जास्त देहबोली वापरत नाही ते लोक याचा उपयोग करतात आणि मग त्याची उठवलेले आणि कमी केलेल्या स्टेपलिंग च्या दोन अवस्था सांगितल्या उठवलेले स्टेपलिंग जे आपण आधीच पहिले आहेत जे आत्मविश्वासाचे संकेत आहे याचा जरी क्लस्टरिंग संबंध नसला तरी ते योग्य पद्धतीने वापरणे आवश्यक आहे खूप जास्त प्रमाणात त्याचा वापर केल्यास आपल्याला सर्व माहीत आहे अशाप्रकारचा अविर्भाव व्यक्तीमध्ये अति हुशारी दाखवितो कमी केलेल्या किंवा खालच्या दिशेला असलेल्या स्टेपलिंग हे सामान्य प्रकारे जेव्हा आपण ऐकत असतो तेव्हा वापरतो संभाषण दरम्यान स्टेपल चा वापर स्वारस्य तत्परता आणि दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधण्याची इच्छा दर्शवितो पण यामध्ये बोटांनी कोणत्याही प्रकारचा तणाव दाखवणे नाहीतर तो नकारात्मक हावभाव म्हणून संकेत करतो relevant to understand this behavior in our routine professional life स्टेपलिंग वर्तनाचे विश्लेषण बघूया आपल्या व्यावसायिक जीवनात हे कसे महत्त्वाचे आहे आपल्यात एक विश्वास आहे आणि आपण सर्वात सामर्थ्यवान आहोत हे स्टेप लिंग वर्तनातून निदर्शनास येते आणि आम्हाला आढळले की ज्या लोकांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मक भावना असते ती लोक बऱ्याच वेळा असा भाव करतात फसविणाऱ्या लोकांमध्ये अशा प्रकारचे हावभाव कधीच दिसत नाही अशाच प्रकारचे काही हातांच्या हालचालीचे मनोरंजक विश्लेषण या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिलेले आहे कदाचित हा एकमेव असा हावभाव आहे याचा अर्थ परिस्थितीकडे न पाहता किंवा दुसऱ्याच्या हावभावाकडे न पाहता लावल्या जातो यासारखं की तुम्हाला माहित आहे ती व्यक्ती काय बोलतीये आणि त्याबरोबरच अत्यंत विद्वान व्यक्ती आहे जेव्हा हात उंचावत असतात तेव्हा ती व्यक्ती आपले मत व्यक्त करत आहे आणि जेव्हा खालच्या दिशेला कळवल्या जाते तेव्हा ती व्यक्ती ऐकत आहे असं होतं हे एक अतिशय नकारात्मक हावभाव आहे जे शक्य असल्यास टाळायला पाहिजे अशाप्रकारे ही व्यक्ती आपला अहंकार दाखवून आपल्याला इतरांपेक्षा जास्त समज आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतो हाय चांगला हावभाव सुद्धा आहे तोहे दर्शवितो की ही व्यक्ती खूप आत्मविश्वासू आहे आणि दुसऱ्या पेक्षा श्रेष्ठ आहे आणि तुमच्याशी बोलत आहे आणखी एक हव जो मी तुम्हाला नुकताच दर्शविला आहे तो सारखा तर दिसतो पण पूर्णपणे भिन्न अर्थाचा आहे मला याकरिता अधिक योग्य चित्र सापडले नाही पण बघा हा मुलगा जानी आपल्या हाताचे मनगट घट्ट पकडले आहे त्यातून त्याची निराशा दिसते जितक्या वर तो हाताला खांद्याकडे पकडेल तितक्या जास्त त्याची निराशा आणि राग दिसेल जर हात बंद करून गालाजवळ ठेवला असेल आणि आमच्या हनुवटीला आधार देत असेल याचाच अर्थ ही व्यक्ती निर्णय घेत आहे असा होतो आणि आता हा आत्ताच दाखविलेल्या हावभावासारखा अजून एक अभिव्यक्तीचा प्रकार बघा पण इथे हात तोंडाजवळ आहे आणि अंगठ्या हनुवटीला आधार देत आहे याचा अर्थ तुम्ही जे काही बोलत आहात त्याबद्दल या व्यक्तीच्या मनामध्ये नकारात्मक विचार आहेत मी ही चर्चा या टप्प्यावर बंद करेल आणि आपण यानंतर बोटांच्या आणि अंगठ्याचा हलचाली विषयी पुढील पाठात बोलू धन्यवाद Thank you